डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे आज आम्ही नेपाळच्या रिकव्हरीच्या बाबतीत अधिक चांगले बिल्ड तयार करण्याबद्दल चर्चा करणार आहोत तर आज मी तुमच्याशी जे काही बोलणार आहे ते 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या सौथ आशियाई डिसास्टर अहवालातून होईल आणि बीबीबी बद्दलचे हे आणखी चांगले आहे आणि वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास वेगवेगळे धडे कसे तयार करू शकतो आपण काय करू शकतो परत घ्या आणि आम्ही त्यातून कसे शिकू शकतो कारण प्रत्येक डिसास्टरचा अनुभव आपल्याला भविष्यासाठी काही धडे देतात तर हे दुर्योग निवरण सेक्रेटरीत द्वारा प्रकाशित केले गेले आहे आणि हे थीम म्हणून बिल्ड बॅक बेटर कन्सेप्ट आणि सौथ आशियाई प्रदेशात डिसास्टरच्या वेगवेगळ्या संदर्भात याची अंमलबजावणी कशी केली जाईल याबद्दल आहे तर त्यांनी 2015 मध्ये नेपाळ मधील अर्थक्वेक आणि 2014 मध्ये श्रीलंकेतील मेरियाबेद्दा ल्यांडस्लाड उत्तराखंड फ्लोऑड्स सायक्लोन फिलीन आणि सायक्लोन ह्युड या भारतीय जओग्राफयतील आणि 2013 मध्ये सायक्लोन सिद्र आणि आयला 2007 मध्ये बांगलादेशात झाकण्याचा प्रयत्न केला 2012 आणि 2013 मध्ये पाकिस्तानमध्ये मान्सूनचा फ्लोऑड्स तर जर आपण 2007 ते 2015 पर्यंत पाहिले तर जवळजवळ 7 ते 8 वर्षापूर्वी सौथ आशियाई संदर्भात विविध डिसास्टर आपणास दिसू शकतात आणि आपण पाकिस्तान श्रीलंका भारत असूनही वेगवेगळे देश आहोत बांगलादेश आणि नेपाळ यासारख्या काही समानता आम्ही फक्त सांस्कृतिक बाबीवरूनच घेतल्या नाहीत तर त्यातील आपल्या सॉसिओ इकॉनॉमिक संदर्भ आणि त्यातील असुरक्षित संदर्भ आणि त्यातील डेव्हलोपमेंट च्या दृष्टीकोनातूनही आहोत म्हणून नेदरलँडमध्ये जे काही घडत आहे त्याशी तुलना करण्याऐवजी समान असुरक्षित संदर्भात आणि समान डेव्हलोपमेंट च्या संदर्भात हे कसे चांगले पुनरुत्पादक मार्ग स्वीकारले गेले आहेत आणि परत उभे राहण्यासाठी कोणती आव्हाने आहेत हे पाहणे बिल्ड बॅक बेटर आणि हे बिल्ड बॅक बेटर संस्था पातळीवरील आव्हान आहे की नाही लीगल आव्हान आहे हे आपणास ठाऊक आहे का म्हणून या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केली जाईल तर आजच्या व्याख्यानात आम्ही एप्रिल 2015 मध्ये आलेल्या नेपाळ अर्थक्वेक रिकव्हरीबद्दल चर्चा करणार आहोत आणि या अहवालाचा एक भाग म्हणून यापूर्वी दिल्ली आणि स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चर येथे काही घटना घडल्या आहेत नवी दिल्ली देखील याचाच एक भाग होती आणि सुरुवातीला या अहवालात कॉन्स्ट्रुकशनाच्या कामगिरीची आणि समानतेची असमानता बिल्ड बॅक बेटर याविषयी चर्चा झाली आहे तर ते काही शब्द चेंजण्याचा प्रयत्न करतात आणि या शब्दाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कशासाठी संदर्भित करतात हे आपल्याला माहिती करून देण्याचा प्रयत्न करतात प्रथम क्रमांक बॅक टू बिल्डिंग बेटर हे बेसलाइन अटींचा संदर्भ देते जी डिसास्टर बरोबर किंवा विना नियमित बिल्डिंग प्रॅक्टिस आहे उदाहरणार्थ आपल्याकडे डीआरआर किंवा रेसिलियन्सच्या गुणांवर लक्ष केंद्रित करणारी एखादी बिल्डिंग प्रॅक्टिस नसल्यास डिसास्टर नंतर आपण रात्रभर फिरण्याची आशा बाळगू शकतो म्हणून ही पहिली संकल्पना आहे तर बेटर बिल्डिंग बॅक म्हणून हे बिल्ड बॅक करण्याच्या निकडच्या भावनेबद्दल बोलते तर हे डिसास्टरच्या प्रसंगात आहे कल्पना करा जर आपण एखाद्या चांगल्या डिसास्टरच्या बहाण्याने आपण डिसास्टरनंतर हे काम हळू हळू केले तर बिल्ड बॅक बेटर घडवून आणण्याच्या बहाण्याने ते समाजातील रेसिलियन्सशी तडजोड करेल कारण संथ प्रक्रिया देखील समाजातील रेसिलियन्सला तडजोड करेल म्हणूनच दुसरी संकल्पना कार्यरत आहे तिसरी संकल्पना जी बिल्ड बॅक बेटर बद्दल अधिक चर्चा करीत आहे जी आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा विषय आहे हे केवळ फिसिकल अर्थाने नाही आपल्याला माहिती आहे की आम्ही पायाभूत सुविधा तयार करतो घरे बनवितो शाळा बनवतो रुग्णालये तयार करतो हे केवळ फिसिकल अर्थाने नाही परंतु रिकव्हरीच्या इतर सोसिअल डिमेंसिओन्सचा समावेश करून आम्ही क्षमता कशी तयार करू शकतो आपला विश्वास कसा वाढवू शकतो विश्वास प्रणाली कशी विकसित केली जाऊ शकते आपल्याला माहित आहे की आपण सहकार्य कसे विकसित करू शकतो भागीदारी कशी विकसित करू शकतो आपण सोसिअल भांडवल कसे वाढवू शकतो तर या सर्व गोष्टींबरोबरच केवळ फिसिकल ज्ञानावर मर्यादा न ठेवता आम्हाला पाठविलेले सर्व सोसिअल आणि सांस्कृतिक आणि आर्थिक पैलू समग्र अर्थाने एम्बेड करणे आवश्यक आहे तिथेच आपण बिल्ड बॅक बेटर अधिक बोलतो हे 2004 च्या त्सुनामी नंतर उदयास आले मल्टिनॅशनल रिकव्हरी प्रभावाच्या वेळी ते केवळ थीम म्हणूनच नव्हे तर एक चौकट म्हणून उदयास आले कारण डिसास्टर रिकव्हरीसाठी प्रत्येक राष्ट्र विशिष्ट प्रयत्न करीत आहे आणि याचा हेतू आहे की आपण सर्वांगीण वापरावे रीकॉन्स्ट्रुकशन रिकव्हरीकडे कोम्मुनिटीच्या फिसिकल सोसिअल इकॉनॉमिक परिस्थितींसह एकत्रितपणे एकत्रितपणे लक्ष दिले जाते जेणेकरून संपूर्ण सुधारित रेसिलियन्स निर्माण होईल म्हणूनच आम्ही केवळ घरे बांधत नाही तर फक्त रस्तेच बनवित नाही तर केवळ पायाभूत सुविधाच तयार करत नाही तर आपणास माहित असलेल्या सोसिअल इकॉनॉमिक आणि त्यानंतरच्या संपूर्ण व्यवस्थेची पूर्तता कशी होते याविषयी आम्ही बोलत आहोत रेसिलियन्सता सुधारणे तर भविष्यातील धक्का आणि तणाव झुगारून सोडण्यासाठी कशाची रेसिलियन्स केवळ डिसास्टरमुळेच नव्हे तर इतर असुरक्षित बाबींसह देखील लादली गेली आहे जसे की हा मार्केट इशू असू शकतो तो एखाद्या पोलिटिकल क्रायसिसत असू शकतो हे युद्ध असू शकते मग आपण त्यांना कसे तयार करू जेणेकरून ते त्यास सामोरे जाऊ शकतील म्हणूनच आम्ही याला बीबीबी बिल्ड बॅक बेटर म्हणून म्हणतो आणि यासंबंधी आम्ही आधीच्या वर्गात आधीच चर्चा केलेल्या कृतीच्या सेंडाई फ्रेमवर्कमध्ये 16 पूर्व आवश्यकता आहेत ज्या 6 थीम्सच्या खाली सूचीबद्ध आहेत प्रथम क्रमांकाचे गव्हर्नमेंट आहे जेव्हा आपण गव्हर्नमेंट बाबीबद्दल बोलतो तेव्हा ते पुरेसे नॅशनल प्रमाणात कायद्यां विषयी बोलते आपणास माहित आहे की बिल्डिंग कोड कसे सुधारित करावे यासाठी नियामक मेकॅनिसम्स आणि बिल्डिंग कोड काय आहेत आणि त्यातील डिसास्टर रेसिस्टन्ट पैलू भूमी वापराचे प्लांनिंग संस्था आणि आम्ही संहितांबद्दल बोलतो तेव्हाच तो एकसमान रिस्क आणि असुरक्षा मूल्यांकन प्रक्रियेची एकसमान समज सांगत असतो मग आपण इकॉनॉमीबद्दल बोलतो आणि येथे आपण कॉन्स्ट्रुकशनसाठी इन्शुरन्स आणि अन्य रिस्क पब्लिक प्राव्हेट फिनान्स सामायिक करण्याबद्दल बोलतो कारण कॉन्स्ट्रुकशनसाठी कोण फिनान्स पुरवठा करेल कोणत्या टप्प्यात जसे की आम्ही अर्जेटिनामध्ये देखील चर्चा केली आहे फोर कॅफे फंड वेगवेगळ्या संस्थांकडून कसे उपयोगात आणले गेले आहेत पब्लिक आणि प्राव्हेट भागीदारी एकत्र येत आहेत आणि गरजू पायाभूत सुविधा आणि व्यवसायातील रेसिलियन्सला कसा पाठिंबा आहे मग तिसरा पैलू म्हणजे इकॉलॉजि आणि या ठिकाणी नैसर्गिक डिसास्टरंपासून संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक इकोसिस्टिम संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे म्हणूनच या भू वापराचे प्लांनिंग आणि भू र्हास कमी करण्याच्या उपाययोजनांचा वापर केल्यामुळे आपल्याला हे माहित आहे की आम्ही त्याचे परिणाम कसे चेंजू शकतो आणि निसर्ग परत कसे आणू शकतो तर हे सर्व या सेंदई फ्रेमवर्कच्या एकमततेचा भाग आहेत सेफ्टी नेट्स आणि अत्यावश्यक सेवा म्हणून हे आरोग्य सेवा एचआयव्ही माता आरोग्य अन्न सुरक्षा पोषण आणि गृहनिर्माण याबद्दल चर्चा करू शकते आणि आपण सेफ्टी नेट्स व आरोग्याबद्दल का बोलत आहोत कारण यापैकी बहुतेक गरीब लोक आहेत ज्यांचे मर्यादित आहेत आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या वैद्यकीय सुविधांवर प्रवेश करणे आणि हेच जेथे आहे आणि निवारा देखील आहे म्हणूनच येथे आपण गरिबीच्या पैलूवर लक्ष देण्याची गरज आहे ज्यायोगे त्यांना मूलभूत गरजा आणि आवश्यक सेवा प्रदान केल्या पाहिजेत आणि म्हणूनच आम्ही असुरक्षित गटांबद्दल बोलत आहोत ज्यांना विशेष गरजा आहेत जसे की एचआयव्ही जुनाट आजार किंवा अगदी वृद्ध लोक ज्यांना आपली उपजीविका सहन करण्यास असमर्थ आहे आणि विशिष्ट ताणतणाव आणि धक्क्यांचा सामना करण्यास अक्षम आहेत जे कोण आहेत हे असुरक्षित लोक हुमान वस्ती कारण अनेक डिसास्टरंमध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि ते स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आणि येथेच आपल्याला टेलरिंग आणि बिल्डिंग आणि जमीन वापराबद्दल अनौपचारिक वसाहतींमध्ये शक्य असलेल्या कोडसाठी बोलणे आवश्यक आहे तर हा अहवाल सौथ आशियाई डिसास्टर अहवालात काय हेतू आहे या 4 पैलूंचे विश्लेषण करण्याचे उद्दीष्ट आहे एक म्हणजे सेंदई फ्रेमवर्कच्या तयार केलेल्या चांगल्या शिफारसी सौथ आशियाच्या संदर्भातील देशांमधील इन्स्टिट्यूशनल स्त्रोत आणि क्षमता पैलूंच्या विरोधात कसे असतील दुसरा बीबीबीची तत्त्वे आणि सेन्डाईच्या चौकटीत कायम ठेवलेल्या शिफारसी आणि पूर्तता करण्यासाठी एक्सिस्टिंग मेकॅनिसम्स आणि रिकव्हरी आणि रीकॉन्स्ट्रुकशनच्या यंत्रणेची क्षमता हेतू आणि रस म्हणूनच एक्सिस्टिंग मेकॅनिसम्स बीबीबीच्या तत्त्वांनुसार कशी सक्षम करते हे एक बेंचमार्क असण्यासारखे आहे भांडवल डेव्हलोपमेंट एजंट्स आणि इतर स्वारस्य गटांची ऑपरेटिंगमध्ये भूमिका म्हणून ही अंमलबजावणी पैलू ही भिन्न भांडवल आणि डेव्हलोपमेंट एजंट कसे तयार करतात आणि बिल्डिंगीची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याच्या बाबतीत करतात मग शेवटचे म्हणजे सौथ आशियातील प्रचलित संस्थागत आणि पोलिसी आणि पोलिटिकल स्वारस्य परिस्थितीच्या संदर्भात बीबीबीच्या शिफारसी किती अर्थपूर्ण आहेत तर या सर्वांवर नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका उत्तराखंड भारतीय संदर्भ तसेच हुहुद सायक्लोने तसेच पाकिस्तान यासारख्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चर्चा झाली आहे तर आज आपण नेपाळच्या अर्थक्वेक विषयी चर्चा करू तर एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये 7 6 रिश्टर स्केल मोठा अर्थक्वेक झाला आणि त्याने गोरखा प्रदेशाला धडक दिली आणि 1130 वाजता गोरखा प्रदेशात घुसला आणि पुन्हा 1230 वाजता सुमारे 6 6 प्रमाणात आणि त्यानंतर त्यास 16 वेळाहून अधिक आफ्टर शॉक मिळत आहेत 6 ते जवळपास 6 2 पर्यंत तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली म्हणूनच या अर्थक्वेकाच्या घटनेने या विशिष्ट देशाला वेगवेगळ्या भागात ठोकले आहे आणि आफ्टर शॉकने देखील बर्याच समस्या निर्माण केल्या आहेत परिणामांचा सारांश म्हणजे आपण 8896 लोकांचे प्राण गमावले आहेत आणि जवळजवळ 22000 लोक जखमी झाले आहेत आणि जवळजवळ 2 लाख खासगी घरे नष्ट झाली आहेत आणि सुमारे दोन लाख खासगी घरे खराब झाली आहेत सुमारे 2656 गव्हर्नमेंट बिल्डिंगींचे नुकसान झाले नष्ट झाले आणि त्याचप्रमाणे 3000 पेक्षा जास्त असलेल्या गव्हर्नमेंट बिल्डिंगींचे नुकसान झाले आहे शाळेच्या बिल्डिंगी आणि इन्स्टिट्यूशनल त्या पुन्हा उध्वस्त झाल्या आहेत 19000 पेक्षा जास्त नष्ट झाले आहेत आणि 11000 हानी झाली आहेत आता अर्थक्वेक ग्रस्त भागाच्या प्रवर्गात नजर टाकल्यास या गोरखा भूमीस लागणाऱ्या तीव्रतेचा परिणाम झाला आहे आपणास संकटाचा फटका बसला आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि तुम्हाला थोडासा परिणाम झाला आहे तर त्याप्रमाणेच यास झोन आउट केले गेले आहे आणि गोरखा प्रदेशातील या विशिष्ट भागाचा फार वाईट परिणाम झाला आहे आता आम्ही या संपूर्ण प्रक्रियेच्या सुमारे 2 महत्त्वपूर्ण टप्प्यांविषयी चर्चा करू एक म्हणजे शोध रेस्क्यू आणि रिलीफ टप्पा तर नेपाळमध्ये डिसास्टर मॅनॅजमेण्ट कार्यपद्धती आणि स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेची खूप चांगली प्रणाली आहे आणि येथेच नॅशनल आपत्कालीन ऑपरेशन सेंटर आणि डिस्ट्रिक्ट आपत्कालीन ऑपरेशन सेंटर स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रक्रियेनुसार सक्रिय केले गेले आहेत ज्याला आपण एसओपी म्हणतो ज्याला महत्वाची भूमिका बजावते तर ते डिस्ट्रिक्ट पातळीवर नॅशनल प्रणाली आणि लोकल प्रणाली यांच्यात संवाद आणते तर डिसास्टर माहिती कोम्मुनिकेशनवर त्याचा भर आहे म्हणून नॅशनल पातळीपासून ते लोकल पातळीपर्यंत ते कोम्मुनिकेशन कसे स्थापित करावे लागेल मॅनॅजमेण्ट आणि वेगवेगळ्या एजन्सींचे कोऑर्डिनेशन कसे करावे हेदेखील स्टेकहोल्डर्सांचे कोऑर्डिनेशन आहे आणि या प्रक्रियेदरम्यान गव्हर्नमेंटने एक प्रकारचा सिंगल डोर एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला एक प्रकारची गोष्ट म्हणजे त्यांना सर्व फंडिंग देणारी मेकॅनिसम्स चॅनेल करायची आहे त्यांना सर्व एनजीओ संस्थांना चॅनेल करावे लागेल त्यांना सर्व रिलीफकार्या वाहिन्या कराव्या लागतील तर तिथेच एक प्रकारचा सिंगल डोर एक्सिट पर्याय आहे म्हणूनच गव्हर्नमेंटने हे सुनिश्चित करायचे आहे की कोणतीही पीडित व्यक्ती शिल्लक राहणार नाही आणि कोणालाही वारंवार पाठिंबा मिळाला नाही कारण कोणत्याही रिलीफ कार्यात ते सामान्य आहे परंतु एक व्यक्ती कारण ते नेहमीच काही फायदे किंवा काही गरजा मिळवण्याच्या प्रयत्नात असतात ज्यामध्ये ते सक्षम असतील म्हणून त्यांना हे निश्चित करायचे आहे की काहीतरी पारदर्शक असले पाहिजे आणि एखाद्याला ते आधीच मिळाले आहे की ते पुन्हा पुन्हा मिळू नये तर एक प्रकारचे एकसारखे आणि अतिशय पारदर्शक स्वभाव असले पाहिजेत आणि कोणालाही निम्न दर्जाचे पॅकेजेस मिळू नयेत तुम्हाला माहिती आहे एखाद्याला खूप चांगले पॅकेज मिळाले आहे एखाद्याला अत्यंत दर्जाचे पॅकेज मिळाले आहे गुणवत्तेच्या बाबतीत वितरण किंवा ते मिळवलेल्या उत्पादनाची गुणवत्ता जेणेकरून आपल्याला माहित आहे की आम्ही त्यावर तडजोड करू नये म्हणूनच या प्रक्रियेसह सर्व काही कसे व्यवस्थित करावे या दृष्टीने गव्हर्नमेंट या प्रकारच्या चॅनेलमध्ये वकिल करत आहे परंतु प्रत्यक्षात तेथे भिन्न भागीदार संस्था आहेत ज्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूशनल स्टॅंडर्डनुसार आणि निर्णयानुसार वस्तू आणि मटेरिअल्स वेगवेगळ्या स्टॅंडर्डसह वितरित केले आहे तर काही इंटरनॅशनल स्टॅंडर्डचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थातच ही फारशी एकसमान आणि प्रमाणित सामग्री असू शकत नाही म्हणून प्रत्येक संस्था त्यांच्याकडे जे काही रिसोर्सेस आहे आणि जे काही त्यांनी स्टॅंडर्ड पाळले आहेत आणि त्यांच्या एजन्सीच्या स्टॅंडर्डनुसार किंवा इन्स्टिट्यूशनल स्टॅंडर्डनुसार आणि ते असेच आहेत की ते उत्पादने वितरीत करण्याचा प्रयत्न करतात परंतु समस्या अशी आहे की या विशिष्ट प्रक्रियेचे स्टॅण्डर्डाइज्ड झाले नाही त्याचे स्टॅण्डर्डाइज्ड का केले गेले नाही याचे कारण ते ओळखले गेले नाही ते लीगल प्रणालीमध्ये समाविष्ट केले गेले नाही लीगल प्रक्रियेमध्ये या रिलीफ मटेरिअल्सांचे स्टॅण्डर्डाइज्ड कसे करावे या पॅकेजेसचे स्टॅण्डर्डाइज्ड कसे करावे आणि तेथेच डिसास्टर पीडित कोम्मुनिटीांसाठी कायद्यांमध्ये रिलीफ मटेरिअल्सांचे लेगिंस्लॅशन्स करण्याची आवश्यकता आहे तर प्रत्येक एजन्सीने त्यांच्या पद्धतीने कार्य केले आहे म्हणून हे एक इनपुट आहे मग आपण नॅशनल डिसास्टर मॅनॅजमेण्ट ऑथॉरिटीबद्दल बोलू एनडीएमएला आम्ही कॉल करतो ज्या प्रेपरेडनेस मॅनॅजमेण्ट कंमिट्टीकडे उपकंमिट्टी प्रेपरेडनेस मॅनॅजमेण्ट कंमिट्टी रेस्क्यू व रिलीफ मॅनॅजमेण्ट कंमिट्टी आणि रिहॅबिलिटेशन व रीकॉन्स्ट्रुकशन कंमिट्टीकडे लक्ष केंद्रित करते तर हे त्यातील वेळ प्रक्रियेसह जात आहे आता रेस्क्यू आणि रिलीफ मॅनॅजमेण्ट कार्यात त्यांच्याकडे बिल आहे जे डेटेड बिल इतके जुने आहे त्यांच्याकडे 1982 च्या अस्तित्त्वात असलेल्या नैसर्गिक डिसास्टर निवारण कायद्याची तरतूद आहे ज्यात या प्रक्रियेची स्थापना करण्यास फारच मर्यादित वाव आहे आणि अर्थक्वेक नंतरच्या सध्याच्या परिस्थितीचे पॅकजे देखील आहेत कारण त्यात एक मोठा अर्थक्वेक आहे आणि अशा काही परिस्थिती आहेत ज्याकडे लक्ष दिले गेले नाही आणि मागणी जास्त झाली आहे म्हणूनच अर्थक्वेकानंतर हेच हे बिल पार्लमेंट विविध चर्चेत होते आतापर्यंत हे ऍक्ट म्हणून तयार केलेले नाही तर हे धडे पोलिसीासंदर्भात पुढे कसे पुढे जाणे महत्वाचे आहे बिलच्या बाबतीत मग आपल्याला लीगल दिशा दर्शविणारी पोलिसी तयार केली जातात ते कसे करावे आणि त्याकडे कसे जायचे काय करावे यामध्ये प्रोटोकॉल आणि कार्यपद्धती स्थापित करणारी कार्यपद्धती आमच्याकडे कोणत्या मार्गाने आहे मग डिसास्टर आणि डेव्हलोपमेंटला कसे जोडले जावे यासंबंधी नेपाळमध्ये एक अतिशय रंजक पैलू आहे एक म्हणजे त्यांच्याकडे एलडीआरएमपी आहे ज्याला लोकल डिसास्टर रिस्क मॅनॅजमेण्ट प्लांनिंग म्हणतात तर लोकल पातळीवरील मार्गदर्शनामध्ये नॅशनल स्तरावरील मार्गदर्शनाचे भाषांतर कसे केले गेले आहे हेच या प्लांनिंग मार्गदर्शक सूचनांसह आहे तर हे डिसास्टर आणि डेव्हलोपमेंटस वास्तविकपणे जोडते कारण आपण1980 च्या दशकात फ्रेडरिक कुनी यांच्या मटेरिअल्सावर परत गेलात तर जेथे डिसास्टर आणि डेव्हलोपमेंट यांच्यात तोडण्याविषयी बोलले तर डिसास्टर आणि डेव्हलोपमेंट एकमेकांशी कसे जोडले जातात हे आपल्याला माहितीच आहे ते प्रक्रियेचा एक भाग आहेत आणि काही प्रकरणांमध्ये होय त्यांच्याकडे हा एलडीआरएमपी आहे जो लोकल डिसास्टर रिस्क मॅनॅजमेण्ट प्लांनिंग मार्गदर्शक तत्त्वे आहे परंतु त्यांच्यापैकी बरीच योजना नसतात त्यांच्याकडे योजना नसते मग काय करावे आणि जरी तेथे काही लोकल ऑथॉरिटी कौन्सिलची योजना असून त्यांच्याकडे देखील पुरेशी सुविधा मिळाली नाही तर त्यांच्याकडे काय केले पाहिजे आणि काय करावे रिसोर्सेस कशी एकत्रित करावी आणि क्षमता कशी तयार करावी या संदर्भात ओळख तर याचा अर्थ लोकल क्षमता वाढविण्यासाठी लोकल क्षमता कशी लागू करावी याबद्दल लोकल मुनिसिपालिटीएसना मार्गदर्शन करणे पुरेसे नाही आणि रिसोर्सेस स्किल्स लॅबोअर मटेरिअल्स कसे एकत्रित करावे जेणेकरून याचा स्पष्ट उल्लेख केला गेला नाही आणि त्याचप्रमाणे डिसास्टर प्रेपरेडनेस आणि रिस्पॉन्स योजनेवर काही निरीक्षणेही आली आहेत जी डीपीआरपी मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि हे पुन्हा परिणामांच्या प्रमाणा नंतर आहे कारण हा एक मोठा प्रभाव आहे 6 रिश्टर स्केल आणि आफ्टरशॉक असून त्या लीगल कागदपत्रे आहेत सराव मध्ये लागू करण्यासाठी पूर्णपणे पुरेसे नव्हते कारण या विशिष्ट परिस्थितीत आव्हाने अतिशय जटिल आहेत आणि येथेच एखाद्यास हे धडे घ्यावे लागतील आणि त्यास लीगल साधनांमध्ये रुपांतर करण्यासाठी पुढे घ्यावे लागतील आता आपण नेपाळच्या रीकॉन्स्ट्रुकशन व रिकव्हरीबद्दल बोलत आहोत तर सर्व प्रथम त्यांनी डिसास्टर नंतरची रिकव्हरी फ्रेमवर्क स्वीकारला ज्याला आपण पीडीआरएफ म्हणतो तर त्यांच्याकडे काही विशिष्ट दृष्टी आहेत एक म्हणजे त्यांची काही उद्दीष्टे आहेत आता पहिली गोष्ट म्हणजे रिकव्हरी दृष्टी आणि स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्हस सेट करणे तर कोणत्याही चौकटीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्याकडे क्लिअर व्हिसिओन आणि स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्हस आणि स्पष्ट पोलिसी असले पाहिजे जे रिकव्हरी आणि रीकॉन्स्ट्रुकशनसाठी आवश्यक आहे रिकव्हरी आणि रीकॉन्स्ट्रुकशनसाठी इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क देखील आहे जेणेकरुन इन्स्टिट्यूशनल स्थापना कशी केली जाते आणि मॅनॅजमेण्ट प्रक्रियेद्वारे प्रत्यक्षात त्याची वकिली कशी केली जाऊ शकते आणि येथेच रिकव्हरी आणि रीकॉन्स्ट्रुकशनची अंमलबजावणीची व्यवस्था केली जाते आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ती कशी फिनान्स करावी फीनंसिन्ग आणि त्याचे योग्य फीनंसिअल मॅनॅजमेण्ट बर्याच प्रकरणांमध्ये डिसास्टरनंतर वेगवेगळ्या पोलिटिकल संस्थांनी फंड्सचे गैरप्रकार कसे केले आणि हे फंड्स कसे वितरित करावे त्यावर जाणीवपूर्वक कशी चर्चा करावी आणि या गोष्टींमध्ये चर्चा कशी करावी प्रक्रियेत सुसंवाद कसे आणता येईल याबद्दल आणि बर्याच चर्चा आपण ऐकत राहतो पीडीआरएफ पोस्ट डिसास्टर रिकव्हरी फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीच्या दिशेने पायऱ्या म्हणूनच अंमलबजावणीच्या 6 चरणांचे हे वेगवेगळे चरण आहेत आणि पोलिसी रीकॉन्स्ट्रुकशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्य करतात आणि या दृष्टीकोनातून बिल्ड बॅक बेटर लक्ष वेधतात एक स्पष्टपणे बांधत आहे ही एक सुरक्षित बिल्डिंग आहे आणि अर्थक्वेक प्रतिकारानुसार त्याचे पालन केले पाहिजे ही सर्वात प्रमुख आहे दुसरे डिसेंट्रलाजेशन आहे डिसेंट्रलाजेशन आणि कोऑर्डिनेशन मेकॅनिसम्स मग लोकल रिसोर्सेसचा वापर लोकल लॅबोअर लोकल स्किल्स लोकल मटेरिअल्स वापरणे यामुळे प्रत्यक्षात बरेच फीनंसिअल कॉस्ट कमी होईल ऑपरेशनल कॉस्ट आणि अगदी मॅनॅजमेण्ट प्रक्रियेसाठी हे सोपे होईल येथून आपण स्व चालित रीकॉन्स्ट्रुकशन आपण रिकव्हरी प्रक्रियेत रिकव्हरी प्रक्रियेत लोकांना कसे गुंतवू शकाल जेणेकरुन ते त्यांची क्षमता वाढवू शकतील याबद्दल चर्चा करतात मुख्य प्रवाहात डीआरआर आणि स्टेकहोल्डर्सची जमवाजमव तर आपण डीआरआरला डेव्हलोपमेंट प्रक्रियेमध्ये कसे मुख्य प्रवाहात आणू आणि आम्ही स्टेकहोल्डर्सना कसे एकत्रित करू मग ग्रांट डिव्हिजन एकरूपता असल्याचे आपण कसे सुनिश्चित करू आणि आम्ही याला GESI म्हणतो विशेषत सौथ आशियाई संदर्भात जीईएसआयला संबोधित करणे जेन्डर इक्यालिटी आणि सोसिअल समावेशन असे म्हणतात तर हे जीईएसआय जेन्डर पैलू आणि इक्यालिटीचे पैलू आणि सोसिअल वर्गीकरण कसे डेव्हलोपमेंट प्रक्रियेत त्यांना कसे समाविष्ट करावे लागेल डिसास्टर आणि डेव्हलोपमेंट प्रक्रियेत विकसनशील देशांमधील एक महत्त्वाचे आव्हान आहे सोसिअल विवाद आणि लोकल संस्कृतीचे नुकसान टाळणे म्हणूनच हे सोसिअल हार्मोनी आहे हेच मी प्रतिबिंबित केले गुडविल राखणे कॉन्स्ट्रुकशन दरम्यान चांगल्या पद्धतींमधून शिकण्याची क्षमता कमी करणे आणि स्केलिंग करणे तर बर्याच प्रकरणांमध्ये असे घडते एनजीओ पुढे येतात किंवा काही संस्था किंवा एखादा सेटअप पुढे येईल ते 2 3 5 वर्षे काम करतात आणि मग ते संपूर्ण बास्केट बंद करतात तर या सराव असलेल्या या धड्यांविषयी काय ते पुढे कसे घ्यावे हे त्यांनी सेट केले आहे तर ही एक महत्त्वाची मेकॅनिसम्स आहे ज्याचा आपण सामना केला पाहिजे कसे ते आम्ही त्याचे प्रमाण वाढवू शकतो त्यानंतर मंजूर रीकॉन्स्ट्रुकशन पोलिसी रीकॉन्स्ट्रुकशन ऍक्ट रीकॉन्स्ट्रुकशन बायलॉव किंवा भिन्न मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यपद्धती म्हणूनच एनआरए नॅशनल रीकॉन्स्ट्रुकशन ऑथॉरिटी यांनी 4 महत्त्वपूर्ण आणले आहेत कारण हे सर्व पोलिसी ऍक्ट किंवा रीकॉन्स्ट्रुकशन उपयोजनांच्या माध्यमातून ते 4महत्त्वाच्या चिंतेबद्दल बोलत आहेत एक म्हणजे क्लायमेट चेंजाच्या जोखमीसह डिसास्टरचा धोका समजून घेणे एक म्हणजे आपल्याला क्लायमेट चेंज आणि डीआरआरशी दुवा साधण्याची आवश्यकता आहे जो एक महत्वाचा घटक आहे रिस्क डिसास्टर रिस्क विशिष्ट ठिकाणी विशिष्ट असते परंतु क्लायमेट चेंज ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे आणि अगदी हळूहळू आहे परंतु हे कदाचित नाही कारण ते कारण नाही आणि त्याचा प्रभाव एका ठिकाणी दिसत नाही परंतु कारण कोठेतरी आहे परंतु त्याचा प्रभाव इतरत्रही दिसतो तर मी समग्रपणे विचार करतो की हा संपूर्ण दृष्टीकोन कसा जोडता येईल ही महत्त्वाची बाब आहे नंतर रीकॉन्स्ट्रुकशन आणि रीकॉन्स्ट्रुकशन दरम्यान लोकांच्या रोजीरोटी गरजा भागविणे तर रिकव्हरी प्रक्रियेमध्ये पारंपारिक उदरनिर्वाहाचे काय होते त्याचे काय होते आपण ग्रामीण जीवनमान कसे वाढवू शकतो पुन्हा मी आपल्याशी रिकव्हरी प्रक्रियेमध्ये लिंग आणि सोसिअल समावेशाबद्दल चर्चा केली कारण आम्ही महिला नेतृत्व कसे वाढवू शकतो आपल्याला माहिती आहे कारण बहुतेक वंचित कोम्मुनिटी हे आपण कसे करू शकतो आपल्याला त्यांना अग्रभागी आणण्याची संधी म्हणून घ्यावे लागेल डिसेंट्रलाजेशन आणि गव्हर्नन्स जे प्रत्यक्षात माहिती कशी दिली जाते गोष्टी कशा व्यवस्थापित केल्या जातात आणि गोष्टी कशा कोऑर्डिनेशनित केल्या जातात गोष्टी कशा पर्यवेक्षित केल्या जातात गोष्टी कशा समजल्या जातात तर सेंट्रलाजेशन पध्दतीऐवजी या सर्व गोष्टींचा डिसेंट्रलाजेशन पध्दतींचा विचार करणे आवश्यक आहे आता ही कोऑर्डिनेशन आणि गव्हर्नमेंट आणि नॅशनल रीकॉन्स्ट्रुकशन संस्था आणि इतर स्टेकहोल्डर्स यांच्यामधील इन्स्टिट्यूशनल मेकॅनिसम्स आहे तर आमच्याकडे एनआरए सेंट्रल ऑफिस आहे ते सेक्टरल मिनिस्ट्री आणि एनजीओ सेंट्रल ऑफिसशी कसे कोऑर्डिनेशन साधत आहेत आणि येथे आपण हे पाहू शकता की हे मिनिस्ट्रीसह जिल्ह्यात आणि त्या भागात आणि विभागाकडे येत आहे तर तो त्याचा एक फनेल प्रकार आहे त्याचप्रमाणे सेक्रेटरीअल युनिट ते डिस्ट्रिक्ट ऑफिस डिस्ट्रिक्टस्तरीय डिस्ट्रिक्ट ऑफिस क्षेत्र ऑफिस मुनिसिपालिटी कोम्मुनिटी आधारित आणि वैयक्तिकरित्या तर अशा प्रकारे या गोष्टींमध्ये या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे सेंट्रल ऑफिस डिस्ट्रिक्ट ऑफिस आणि फील्ड ऑफिस आपल्याला माहिती आहे म्हणूनच ते सर्व सूक्ष्म पातळीवर जात आहेत आणि पुन्हा आणि येथे आपल्याला एक मॅक्रो पातळी दरम्यान एक गंभीर संपर्क स्थापित करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये त्याचे प्रतिबिंब कसे दिसून येते सूक्ष्म पातळी आणि त्याचप्रमाणे नॅशनल रीकॉन्स्ट्रुकशन एजन्सी अथॉरिटीसह आपल्याकडे सेंट्रल संस्था कशी आहे आपल्याकडे स्टीरींग कंमिट्टी अडविजारी कौन्सिल आणि अपील कंमिट्टी आहे जी एक्सएकेटीव्ह कंमिट्टीकडे फॉर्म्युला तयार करते आणि आपल्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्यात फॅसिलिटेशन कंमिट्टी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सेक्रेटरीत आणि तज्ञ गटाशी संवाद साधून आणि आपल्याकडे भिन्न विषयगत गट आहेत आणि सेक्रेटरी हे कोऑर्डिनेशन पैलू आहेत त्यात त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात एक म्हणजे प्लांनिंग व देखरेख व डेव्हलोपमेंट सहाय्यक कोऑर्डिनेशन विभाग यांचे पोलिसी हे हेरिटेज संवर्धनाबद्दल बोलत आहे खासकरुन नेपाळमध्ये दरबार स्क्वेअर जे पूर्णपणे पाडले गेले आहे आपण संवर्धनाकडे कसे पाहू शकतो तिसरा पैलू सेटलमेंट डेव्हलपमेंट हाऊसिंग आणि रस्ते यासारख्या लोकल पायाभूत सुविधांकडे पाहतो आणि आपण हुमान व रिसोर्सेस कशी एकत्रित करू शकतो हे सोसिअल एकत्रिकरणावर अवलंबून आहे आणि येथे आपण सार्वजनिक कॉन्स्ट्रुकशन विभाग वारसा संवर्धन आणि फिसिकल पायाभूत सुविधांबद्दल बोलतो आणि हे एक गृहनिर्माण तोडगा डेव्हलोपमेंट आणि भू डेव्हलोपमेंट भूवैज्ञानिकांकडे पहात आहे तर या प्रकारे या संपूर्ण गोष्टीचे कोऑर्डिनेशन कसे केले गेले आणि नंतर ते पुढे विविध पोलिसी माहिती मॅनॅजमेण्ट बजेट डेव्हलोपमेंट लीगल निर्णय हुमान रिसोर्सेस मॅनॅजमेण्ट यामध्ये प्रकाशित केले जाते तर हे आपणास ठाऊक असलेल्या झाडाखाली विविध प्रकारचे नेटवर्क तयार करीत आहे ते कसे अधिक स्वतंत्र विभागांना नंतर विभागांतून नंतर त्यातील क्षेत्रांत कसे वाढवित आहे जेणेकरून ते असेच आहे एनआरएची संघटनात्मक रचना आता इर्रीगेशन रिहॅबिलिटेशन समजावून घेण्यास ते कोम्मुनिटीना कसे उत्तेजन देत आहेत याची काही उदाहरणे ते प्रथम त्यांच्या पिकाचे संरक्षण कसे करू शकतात ते आपल्याला कसे ओळखू शकतात आणि बेरोजगारी तरुण आणि मसोन ट्रैनिंगतील कोम्मुनिटी वाढवू शकतात याची काही उदाहरणे जेणेकरुन ते स्किल्स शिकू शकतील आणि ते बचतगृहाच्या गृहनिर्माण प्रक्रियेचा एक भाग होऊ शकतील महिला आरोग्य कर्मचार्यांना स्वच्छता जागृती करणे कारण विकसनशील देशांमध्ये स्वच्छता हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि विशेषत जेन्डरसाठी आपल्याला माहित आहे की ज्या स्त्रीकडे शौचालय नाही त्यांना काही धार्मिक कारणे असू शकतात त्यामागील कारणे परंतु त्यांचे संवेदना कसे करायचे आणि आपल्याला सेनेटरी प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे याची जाणीव आपल्याला कशी करून द्यावी लागेल त्यांचे अनुसरण कसे करावे लागेल त्यांना कसे महत्त्व द्यायचे हे आपणास माहित आहे मग वृद्ध लोकांसाठी एक प्रकारचा टी शेल्टर आहे आपल्याला हे देखील माहित आहे की ते कसे करू शकतात परंतु आपण तेथे तात्पुरते शेड एक प्रकारचा शोधला तर आपल्याला त्या गॅल्वनाइज्ड शीट्स ज्यांनी ते ठेवलेले गॅल्वनाइज्ड शीट्स माहित आहेत तर अशा प्रकारच्या योजना त्यांनी विकसित केल्या आहेत आता सर्व प्रथम या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन्ही पैशांना आर्थिक रिलीफ किंवा हुमान रिसोर्सेस पुरेशी नाहीत कारण गरजा खूप विस्तृत आहेत एक म्हणजे डीआरआरची जटिलता क्लायमेटातील चेंज आणि जेन्डर इक्यालिटी आणि सोसिअल समावेशास संबोधित करणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे कारण आपल्याला या गरजा क्षेत्रीय डेव्हलोपमेंट प्रक्रिया आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे तर एक होलिस्टिकल्य समजून घेतल्यापासून आपल्याला एखाद्या क्षेत्रीय डेव्हलोपमेंटतील प्रोग्राम म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे का आमच्याकडे बरीच साधने आहेत परंतु तेथे कोणताही स्टॅंडर्ड दृष्टीकोन किंवा कार्यपद्धती लागू केलेली नाही तर एक प्रकारची स्टॅंडर्ड पध्दत आपण का घेऊ शकत नाही याची साधने असूनही ही एक महत्त्वाची खेळी आहे एनआरएसाठी एक सुसंरचित देखरेखीची योजना देखील वेगवेगळ्या स्तरावर आवश्यक आहे जरी आमची एक वेगळी संघटित रचना आहे परंतु आपण देखरेखीच्या योजनेबद्दल विचार करणे आवश्यक आहे आणि जे त्यास तळागाळातील वास्तविकतेकडे लक्ष देऊ शकेल मला असे वाटते की नेपाळमध्ये काय घडले याबद्दल यासंदर्भात एक संक्षिप्त माहिती दिली गेली आहे आणि हे कॉन्स्ट्रुकशन कसे सुधारले गेले आहे यास तेथील शासकीय बिंदूपासून आणि त्यासंदर्भात या दोन्ही गोष्टींचा अवलंब केला गेला आहे आणि ते कसे नव्हते याबद्दल लीगल सूचना तुम्हाला ठाऊक आहेत ते पुरेसे आहेत जेणेकरुन त्यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे तर यास आणखी बिल्ड बॅक बेटर करण्याच्या आव्हानांवर थोडेसे ओव्हर्व्ह्यू दिले आहे खूप खूप धन्यवाद